नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस आपले स्वागत आहे या डेमोमध्ये आपण पोझिशन स्वतंत्र कोड कसे कार्य करते याचे एक उदाहरण पाहत आहे तर मागील प्रात्यक्षिकेमध्ये आपण रनटाइम रीलोकेटेबल कोड कडे पाहिले आणि आपण पाहिले की लोडरकडे बरेच काही करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी लोडरला कोडमध्ये बदल करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक ठिकाणी पत्ता निश्चित करणे आवश्यक आहे यापैकी बरेच काही पीआयसी स्वतंत्र कोडसह अधिक सुलभ होते मागील प्रात्यक्षिके प्रमाणे आपण हाच कोड वापरू या कोर्ससह येणार्या व्हर्च्युअल मशीनमध्ये हा कोड डाउनलोड केला जाऊ शकतो उदाहरण एनपीटेल कोड्समॉड्यूल5रीकोकॉटमध्ये nptel codesmodule5relocgot आहे तर आपण पूर्वीसारखीच लायब्ररी वापरु लायब्ररीला मायलिब सी mylib c असे म्हणतात आणि जे येथे दाखविल्याप्रमाणे त्यात mylib int set mylib int आणि get mylib int सेट करणे आणि मिळवणे आणि यासाठी ड्रायव्हर पूर्वीच्या प्रमाणे आमंत्रण set mylib int आणि get mylib int ला येथे आहे पोझिशन स्वतंत्र कोड ऊत्पन्न करण्यासाठी कमांड किंवा कंपाईलर पर्याय किंचित भिन्न आहेत तर या उदाहरणात हे करण्यासाठी एखाद्या मेकफाइलला मेकलिब पिकची makelib pic आवश्यकता कशी असेल जी लायब्ररीला पोझिशन स्वतंत्र कोड लायब्ररी किंवा पिक लायब्ररी म्हणून तयार करेल तर जसे आपण येथे बघाल की आपल्याकडे अतिरिक्त पर्याय आहे fpic जो उत्पन्न करेल जो स्वतंत्र ग्रंथालय तयार करण्यासाठी संकलित करेल आणि या ग्रंथालयाचे निराकरण करण्यापूर्वी आपण देखील या ग्रंथालयाला लिबमालिब पीक डीस libmylib pic diss मध्ये टाकू शकतो म्हणून जेव्हा आपण disassembly उघडतो तेव्हा आपल्या लक्षात येणारी पहिली गोष्ट म्हणजे आपण लोड टाइम रीलोकेशनच्या वेळी पूर्वी पाहिलेल्या एखाद्याच्या तुलनेत हा कोड खूप भिन्न दिसतो आपण मिळवलेल्या मागील लायब्ररी कोडशी याची तुलना केल्यास आपण पाहू शकतो की दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत तर आपण येथे नेमके काय होते ते पाहू आता set mylib int मूलत इनपुट पॅरामीटर X घेईल आणि त्या मूल्यासह जागतिक व्हेरिएबल mylib int सेट करेल तर हे पिक कोडच्या सहाय्याने खूप वेगळ्या पद्धतीने केले जाते म्हणूनच या दोन सूचना स्टॅक फ्रेम तयार करतात पुढील सूचना या फंक्शनला कॉल आहे ज्यास X86 get pc thunk ax म्हणतात हे मूलतः कंपाईलरला जोडण्याचे काम करते या फंक्शनची फक्त दोन विधाने आहेत ती स्टॅक पॉइंटर किंवा स्टॅक पॉईंटरची सामग्री ईएएक्स रजिस्टरमध्ये हलवते आणि नंतर मिळवते म्हणून लक्षात घ्या की जेव्हा कॉल केल्यावर या निर्देशाशी संबंधित पत्त्याशी संबंधित कॉलचा रिटर्न पत्ता स्टॅकवर ढकलला जातो त्या वेळी स्टॅक पॉईंटर त्या रिटर्न पत्त्याकडे निर्देशित करतो म्हणून काय मध्ये हलविले जाते ईएक्स रजिस्टरमध्ये जो टाकला आहे तो खालील निर्देशांचा पत्ता आहे आणि सूचना पण आहे आपण हे करतोय कारण आपणास या विशिष्ट सूचनांचा पत्ता मिळवायचा आहे आणि ही सूचना पुनर्स्थित करण्यायोग्य असू शकते तर म्हणून आपण पत्ता हार्डकोड करू शकत नाही परंतु या निर्देशाचा पत्ता मिळवण्याचा अप्रत्यक्ष मार्ग शोधू पुढे आपण EAX रजिस्टरमध्ये 0x1AB8 चे मूल्य जोडू तर ही व्हॅल्यू जीओटी टेबल म्हणून ओळखल्या जाणार्या टेबलाचा पत्ता देते तर हा जीओटी टेबल आहे म्हणूनच या निर्देशाच्या शेवटी जीओटी टेबलचा पत्ता ईएक्स रजिस्टरमध्ये हलविला जाईल आणि नंतर जीओटी टेबलमध्ये 14 च्या ऑफसेटवर मायलीब इंटचा mylib int वास्तविक पत्ता संग्रहित केला जाईल तर नंतर हा पत्ता ईएक्स रजिस्टरमध्ये हलविला जाईल आणि फ्रेम पॉईंटरपासून 8 बाइटच्या ठिकाणी स्टॅकमध्ये असलेल्या एक्सची व्हॅल्यू नंतर ईडीएक्स रजिस्टरमध्ये हलविली जाईल मग एक्स मायलीब इंट mylib int मध्ये संग्रहित होईल तर यासह जीडीबी कार्यरत असल्याचे पाहू तर आपण हे उघडणार आहोत आणि जीडीबी कार्यान्वित करण्यायोग्य ड्राइवर dpic आहे पूर्वीप्रमाणेच आपल्याला एलडी लायब्ररी मार्ग निर्यात करणे आवश्यक आहे तर अपेक्षेप्रमाणे आपण बघू शकतो मायलीब मध्ये 100 तर लॉगची व्हॅल्यू 5555 आहे जीडीबी बरोबर हे अंतर्गत काम कसे करते ते पाहू आपण set mylib int वर ब्रेकपॉईंट ठेवतो आणि प्रोग्राम चालू करतो आणि नंतर फंक्शन विभक्त करतो तर तुम्ही पाहता की या getpcthunk ax वर कॉल आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे की पुढच्या सूचनांचा पत्ता म्हणजे ही सूचना आहे म्हणजेच ईएक्स रजिस्टरमध्ये प्रवेश केला चला Gedit उघडू आणि फक्त त्याची नोंद घेऊया की ईएक्स रजिस्टरमध्ये पुढील सूचनांचा समावेश आहे या ईएएक्स रजिस्टरमध्ये आपण 0x1AB8 ची ऑफसेट जोडत आहोत कॅल्क्युलेटरला हेक्साडेसिमल मोड आणि 1AB8 मध्ये ठेवा तर आपण काय पाहतो ते म्हणजे आपल्याला 0xF7FD3000 चा पत्ता मिळेल आपल्या जीओटी टेबलचा पत्ता F7FD3000 आहे तर आपण ते येथेच ठेवू शकतो आणि जीडीबीकडे पाहून आपण याची पडताळणी करू शकतो आणि EAX रजिस्टरची सामग्री खाली दिसेल EAX रजिस्टर कडे पहिले तर त्याकडे F7FD3000 आहे आता 0x14 च्या ऑफसेटवरील जीओटी टेबल मध्ये जिथे आपल्याकडे मायलिब इंटचा mylib int पत्ता आहे तर आपण 0x14 ची व्हॅल्यू वजा करू आणि ही एंट्री पाहु तर F7FD3000 14 ही एंट्री जीओटी टेबलमधील एन्ट्री आहे ज्याच्यामध्ये mylib int व्हेरिएबलचा पत्ता आहे तर मग या लोकेशनची माहिती पाहू तर या मेमरी स्थानावरील डंप आणि मायलीब इंटच्या mylib int पत्त्याची तुलना केल्यावर आपल्याला आढळले आहे की दोन्ही एकसारखे आहेत जीओटी टेबल प्रोग्राममधे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्हेरिएबलसाठी ऑफसेट ठेवते हे जीओटी टेबल प्रोग्राम स्पेसमध्ये निश्चित केले आहे परंतु व्हेरिएबल्स प्रोग्राम स्पेसमधील कोणत्याही प्रदेशात जातात या व्हेरिएबल्सचा अचूक पत्ता प्रतिबिंबित करण्यासाठी लोडर जीओटी टेबलची सामग्री योग्य प्रकारे सुधारित केली जाईल याची खात्री करेल तर आपण येथे एक छोटी युक्ती खेळू शकतो जर आपण या स्थानामध्ये बदल केल्यास ज्यामध्ये जागतिक व्हेरिएबल मायलीब इंटचा mylib int पत्ता असेल तर आपण प्रोग्रामला उत्तेजन देण्यास कारणीभूत ठरू शकतो तर ड्रायव्हर c पहा आणि या ग्लोबल व्हेरिएबल ग्लोबचा पत्ता पहा आपल्याला हे दिसत आहे की याचा पत्ता 0x804A024 आहे आता आपण काय करू शकतो ते म्हणजे जीओटी टेबलमधील मजकूर ग्लोबकडे निर्देशित करणे तर हे खालीलप्रमाणे केले आहे आपण हे equal to glob म्हणून सेट करू शकतो तर आपण येथे काय केले ते म्हणजे मायलीब इंटची mylib int जीओटी प्रविष्टी आता या जागतिक व्हेरिएबल ग्लोबला सूचित करते आपण सत्यापित करू शकतो की हा ग्लोबचा पत्ता आहे कोडची अंमलबजावणी सुरू करून आपण पहात आहोत की आपल्याला अवैध दुर्भावनायुक्त आउटपुट मिळाले आहे तर या प्रोग्राम नुसार ग्लोबचे मूल्य 5555 असावे परंतु आपण जीओटी टेबलमध्ये बदल केल्यामुळे ग्लोबचे मूल्य 100 आहे तर अशाप्रकारे जरी एएसएलआरने हल्ले अधिक कठीण केले तरीही तेथे एखादा संभाव्य दोष ज्याचा उपयोग आक्रमणकर्त्याद्वारे प्रोग्रामच्या कार्यक्षमतेत बदल करण्यासाठी केला जाऊ शकतो यामुळे प्रोग्रामचे वर्तन वगैरे बदलू शकते